तर आपण पीएमएल चा विकास चालू ठेवू आणि आपण हि संकल्पना लक्षात ठेवायची आहे कि कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग हे गणितामध्ये एनिसोट्रॉपिक माध्यम तयार करण्या सारखेच आहे म्हणूनच ते शोषून घेते बरोबर ज्यामध्ये तात्पुरते किंवा फार काळ ना टिकणारे तरंग आहेत आणि मुख्य कल्पना अशी होती की आपण आधीच वर म्हटल्या प्रमाणे आपण हे व ऑपरेटर सामान्यीकृत केले आहेत आता हि टर्म मिळवण्या साठी तसेच साठी ठीक आहे याचा परिणाम म्हणून मला येथे एक नवीन डिस्पर्शन संबंध प्राप्त झाला जो येथे आहे आणि मॅक्सवेल ची समीकरणे थोडीशी पुन्हा परिभाषित झाली ज्या क्षणी मी ठेवले त्या क्षणी मला निर्वात पोकळी परत मिळेल तर ती अट आहे तर आतापर्यंत आपण जे बोललो ते फक्त एक माध्यम होते बरोबर ज्यामध्ये चे काही मूल्ये आहेत परंतु आमची मूळ प्रेरणा काय होती आपल्याला कॉम्पुटेशनल डोमेन मध्ये तरंग परत प्रतिबिंबित होणार नाहीत अश्या पद्धतीने कि एक शोषक थर घालायचा होता तर त्यासाठी आम्हाला दोन माध्यमांमधील इंटरफेस चा विचार करावा लागेल तर आपण हे पुढे पाहू म्हणजे दोन माध्यमांमधील इंटरफेस तर आपण हे कसे करू या असे सांगू की माझ्याकडे एक्सवाय प्लेन आहे येथे दर्शविले गेले आहे z 0 हे एक इंटरफेस आहे तर हे येथे वरचे रिजन १ आहे हे z 0 आहे आणि नंतर माझ्याकडे रिजन २ आहे आणि आपण एक सोप्पी गोष्ट करू आपण माध्यम १ वरून माध्यम २ वर पडणाऱ्या सपाट तरंगांचा विचार करू तर उदाहरणार्थ रिजन १ हे आपले कॉम्पुटेशनल डोमेन असेल रिजन २ हे पीएमएल स्तर असेल तर तो सेट अप आहे आणि माझ्याकडे काही तरंग असे पडत आहेत येथे प्रतिबिंबित होत आहेत आणि माझे ध्येय आहे की हे रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट सर्वात वाईट परिस्थितीत 0 असावे जे मला डिझाइन करायचे आहे आता तर आपण सपाट तरंगांचा विचार करू म्हणून आता जेव्हा आपण या प्रकारच्या समस्येकडे पहात आहात याचा अर्थ असा आहे की आपण हे शाळेत असल्या पासून पाहत आहोत प्लेनर इंटरफेस आणि तिथे पडणारा एक तरंग जेव्हा आपण दोन भिन्न पोलरायझेशन साठी फ्रेस्लेन रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट डिराइव्ह केले होते पूर्वी आपण त्याला पॅरलल पोलरायझेशन आणि पेरपेंडीक्युलर पोलरायझेशन म्हटले होते जे विद्युत फिल्ड व्हेक्टर्स प्लेन मध्ये आहेत कि प्लेन ला लंब आहेत यावर अवलंबून आहे तर मला माहित आहे की कोणतीही अनियंत्रित तरंग दोन ऑर्थोगोनल पोलरायझेशन मध्ये विभागली जाऊ शकते परंतु ते ऑर्थोगोनल पोलरायझेशन कसे निवडायचे हे मी ठरवू शकतो एक पद्धत पॅरलल पेरपेंडीक्युलर आहे परंतु तो एकमेव मार्ग नाही दुसरा मार्ग टीई आणि टीएम असू शकतो ते सुद्धा दोन ऑर्थोगोनल पोलरायझेशन आहेत ज्यात कोणताही अनियंत्रित तरंग लिहिता येऊ शकतो मी पेरपेंडीक्युलर आणि पॅरलल करणे आवश्यक नाही नक्की नाही बरोबर तर यात काय फरक होता तर उदाहरणार्थ हे होते विद्यार्थी सर ठीक आहे तर हे इ आहे जे बोर्ड बाहेर येत आहे तर आपण याला पेरपेंडीक्युलर पोलरायझेशन म्हणू बरोबर परंतु इतर प्रकरण इ असे असेल बरोबर तर आता तिथे आहे होय ते प्रत्यक्षात सारखेच आहेत तर तिथे शून्येतर आहे किंवा होय ही टीई आणि टीएम ची मूलभूत व्याख्या आहे शून्येतर किंवा नाही ठीक तर हे जीवन सोपे करते तसेच ही दोन प्रकरणे आहेत परंतु आपण हे पेरपेंडीक्युलर आणि पॅरलल चिन्ह वापरणार नाही आपण फक्त टीई टीएम वापरू ओके तर टीएम मध्ये माझी परिस्थिती काय होती माझ्याकडे होते विद्यार्थीः 0 होते बरोबर तर माझ्याकडे होते आणि मग टीई माझ्याकडे होते आणि वास्तविक पणे या दोघांचे एकरेषीय संयोजन आहे तर आपण काय करणार आहोत आपण टीई पासून प्रारंभ करू आणि काहीतरी डिराइव्ह करू आणि सामान्यपणे मला म्हणायचे कि एकत्रित टीएम अजून सोपे आहे म्हणून या टीई पोलरायझेशन पासून सुरू करू तर दोन रिजन मधले प्लेन तरंग मी रिजन १ मधील प्लेन तरंग आदळण्या पासून सुरूवात करेन मला कोणत्या प्रकारचे तरंग अपेक्षित आहेत एक ट्रान्समिटेड तरंग हे तरंग मला अपेक्षित आहेत तर हा रिफ्लेक्टेड तरंग तर ठीक आहे आणि या प्रकरणात एक्सवाय प्लेन मध्ये एक वेक्टर होणार आहे कारण तो आहे बरोबर जे काही आहे ते आपल्याला खास निर्देश करून सांगण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे रिफ्लेक्टेड तरंग असेल तर E रिफ्लेक्टेड असेल ओके तर हे होणार आहे तर मी रिफ्लेक्टेड तरंग सुलभ करू शकतो तरंग वेक्टर म्हणजे रिफ्लेक्टेड तरंगासाठीचे विद्युत क्षेत्र मी ते असे लिहू शकतो ते एकाच प्लेन मध्ये असले पाहिजेत विद्यार्थी हो हा रिफ्लेक्टेड तरंग वेक्टर आहे आणि मध्ये एक साधा संबंध असेल जो आपण डिराइव्ह करू आणि म्हणूनच हे रिफ्लेक्टेड आहे म्हणून इंसिडेंट आहे आणि तशाच प्रकारे माझ्याकडे पुन्हा ई ट्रान्समिटेड आहे ज्याप्रकारे प्लेन समान असले पाहिजे हा ट्रान्समिटेड तरंग आहे आता जेव्हा मी ही समीकरणे वापरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही समीकरणे अंमलात आणण्यासाठी एक गोष्ट म्हणजे मी पुढे कसे जायचे पद्धतशीरपणे आपण काय वापरू शकतो तत्व काय आहे टॅनजेन्शियल बाउंडरी कंडिशन ज्यामध्ये असे म्हटले आहे ईआर असेल कारण मला म्हणायचे आहे की सर्वसाधारणपणे ते खरे ठरणार नाही परंतु येथे ते खरे आहे कारण विद्यार्थी नाही संदर्भ वेळ 0७३७ नाही कोणतेही सद्य स्त्रोत नक्कीच तेथे नाहीत परंतु लक्षात ठेवा की बाउंडरी कंडिशन टॅनजेन्शियल क्षेत्रासाठी आहेत विद्यार्थीः संदर्भ वेळ 0७४४ होय अगदी बरोबर टॅनजेन्शियल फील्ड साठी बाउंडरी कंडिशन झेड घटक नसल्यामुळे माझी फील्ड आधीपासूनच टॅनजेन्शियल आहेत बरोबर जर तेथे झेड घटक असतील तर तो एक नॉर्मल घटक असेल बरोबर म्हणून झेड घटक नसल्यामुळे मी लिहू शकतो तर मग पुढे काय होईल म्हणून आपण ही एक्सप्रेशन्स आत बदलू तर मला मिळणार आहे तर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की मी येथून रद्द करू शकतो येथून दोन्ही बाजूंना येथून आणखी कोणते सरलीकरण मी सांगू शकतो आपण आपल्या पदवीपूर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक कोर्स मध्ये काय केले याची उजळणी आहे मी येथून काय सांगू शकतो प्रसार प्रोपोगेशन कॉन्स्टन्ट विद्यार्थी काय तेथे असू शकते पण हे समीकरण पाहताना मी असे म्हणू शकतो का उदाहरणार्थ हे समीकरण तर सर्वसाधारणपणे चे एक्सवाईझेड घटक असतील हा इंटरफेस झेड 0 वर होत आहे म्हणून म्हणून मी झेड घटकांबद्दल काही सांगू शकत नाही एक्सआणि वाई घटकांचे काय मी काय म्हणू शकतो कारण मला असे म्हणायचे आहे कि येथून गणिताचा वाद किंवा युक्तिवाद काय आहे मला असे म्हणायचे आहे की आपण याचा फेजर्स असा अर्थ लावू शकता विद्यार्थी हे फिरणारे फेजर्स आहेत विद्यार्थीः तर बरोबर हे झेड 0 वर खरे असले पाहिजे परंतु प्रत्येक वेळी मी कोणताही बिंदू एक्सवाई घेतल्यास ते खरे असले पाहिजे कारण उत्पत्तीची निवड अनियंत्रित आहे हे प्लेन इंटरफेस आहे ज्याला तरंग इथे धडकत आहे आणि तो एक बिंदू नाही पूर्ण इंटरफेस ला धडकत आहे तर हे सर्व एक्सवाई खरे असले पाहिजे आणि आपणास असे लक्षात येईल की या मध्ये सारख्या संज्ञा असतील आणि हे फिरणारे फेजर्सआहेत आणि हे कोणत्याही फेज किंवा स्पेस मध्ये खरे असले पाहिजे तर हे फेजर्स काही प्रमाणात एकाच वेगाने फिरण्याची किती शक्यता आहे तर अशी कल्पना करा पहिला फेजर आहे दुसरा फेजर आहे तिसरा फेजर आहे बरोबर मी एक्स आणि वाई चे मूल्य बदलल्यास काय होईल हे फेजर्स फेज मध्ये बदलतील आता मी डाव्या बाजूला दोन फेजर्सजोडत आहे आणि त्याची उजव्या बाजूच्या दुसर्या फेजर शी बरोबरी करत आहे आणि हे संबंध रोटेशन च्या सर्व मूल्यांसाठी खरे असले पाहिजे ते केव्हा शक्य होईल जेव्हा सर्व फेजर्स एकाच वेगाने फिरत असतील अन्यथा कधीकधी ते फेज मध्ये असतील कधीकधी ते फेज मध्ये नसतील आणि हे संबंध खरे नसतील तर फेज गती साठी काय समान असावे यासाठी मी काय म्हणू शकतो विद्यार्थीः सिद्धांत हे सर्व समान असावेत बरोबर तर यालाच ऑप्टिक्स मध्ये फेज मॅचिंग कंडिशन म्हटले जाते हा प्रत्यक्षात तुमचा स्नेल चा नियम मिळवण्याचा कठोर मार्ग आहे तर फेज मॅचिंग ज्याला अधिक सामान्य व्यव्हारज्ञान म्हणतात तसे मी हे सुनिश्चित करत असल्यास या समीकरणात काय एक्स आणि वाई घातले आहेत हे महत्त्वाचे नाही एकदा हे पूर्ण झाल्यावर फेजर्स एकाच वेगाने फिरतील मला येथून काय म्हणायचे आहे येथून त्वरित निष्कर्ष काढू शकतो कारण फेजर्स समान आहेत म्हणून ते रद्द होऊ शकतात बरोबर तर हे टीई पोलरायझेशन वर आहे तर आपण काय केले हे स्पष्ट आहे बरोबर आता पुढे आहे तर मग आर आणि टी या दोन चरांमध्ये मला एक समीकरण मिळाले आहे जे मी पुढे काय करतो परंतु थांबा मला असे म्हणायचे आहे कि एक गोष्ट तुमच्या आधी लक्षात येईल की येथे असलेले हे संबंध एकत्रितपणे आपल्याला स्नेल चा नियम देतात एकदा आपण या के व्हेक्टर्स ना कोनांच्या दृष्टीने लिहून काढले की आपल्याला एन १ साइन थिटा १ एन २ साइन थिटा २ मिळेल जे सर्व इथून आले आहे परंतु आपण त्या मार्गाने जाणार नाही पुढे आपण काय करावे लागेल हे पुढे आहे विद्यार्थी सामान्य नॉर्मल घटक म्हणजे एक हुशार कल्पना आहे जेव्हा आपण पदवीपूर्व अभ्यासक्रमात केलेल्या प्लेनर इंटरफेस मधून आपले रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट डिराइव्ह केले तेव्हा आपण काय केले आपण ई आणि एच दोन्ही साठी टॅनजेन्शियल बाउंडरी कंडिशन वापरतो सामान्य बाउंडरी कंडिशन नाही म्हणून मी ई साठी टॅनजेन्शियल बाउंडरी कंडिशन वापरल्या आहेत आता पुढे काय शिल्लक आहे विद्यार्थीः संदर्भः वेळः १४१३ एच टॅनजेन्शियल बरोबर म्हणून पुढील एच टॅनजेन्शियल संरक्षित आणि टीई आणि टीएम पोलरायझेशन साठी आपण आर कसे डिराइव्ह केले बरोबर जर दुसरे समीकरण येथून आले आणि आपण ते अंमलात आणले विद्यार्थी टॅनजेन्शियल क्षेत्र होय कारण z 0 हे पृष्ठभागाला टॅजेंट आहे विद्यार्थीः आपल्याकडे असलेल्या पृष्ठभागावर बरं मी पृष्ठभाग कसे डिझाइन करतो ते माझ्या हातात आहे विद्यार्थीः कारण मी लेयरची रचना तयार करीत आहे म्हणून मी खात्री करीत आहे की ते प्लेनर आहे परंतु जर ते विचित्र असेल तर ती अंदाजे स्थानिक स्थिती असेल हो विद्यार्थीः ची दिशा पेक्षा भिन्न होय दिशा विद्यार्थी हो विद्यार्थी जेव्हा आपल्याला आवश्यक ते घटक समान असतात हो विद्यार्थीः आमचे उत्पादन वेगळे असेल तर रिफ्लेक्टेड आणि इंसिडेंट तरंग वेक्टर च्या दिशा भिन्न आहेत आणि हा फरक मुख्यत एक्सवाई किंवा झेड च्या परिमाणा मुळे येत आहे विद्यार्थीः झेड बरोबर इंसिडेंट झेड तर रिफ्लेक्टेड झेड मध्ये जात आहे विद्यार्थीः तर बरोबर झेड मुळे फरक पडत आहे परंतु झेड टर्म फेज मॅचिंग कंडिशन मधून गायब झाली विद्यार्थीः फक्त इंटरफेस वर फक्त इंटरफेस वर म्हणजे बाउंडरी कंडिशन फक्त इंटरफेस वर खरी आहे तरंग व्हेक्टर्स चा झेड घटक खूप निर्णायक असेल आपण नंतर त्याच्याकडे येऊ परंतु एक चांगला मुद्दा म्हणजे आपल्याकडे असे तरंग व्हेक्टर्स आहे जर मी झेड घटकाचे चिन्ह उलटे केले तर ते वर जाईल बरोबर आहे